आता पुन्हा येथे पाहू तर ही दोन समीकरणे म्हणजेच इक्वेशन आपण मॅट्रिक्स स्वरूपात मांडू शकतो ही दोन समीकरणे आपण सोडवू शकतो या ठिकाणी दोनच अज्ञात चले आहेत त्यामुळे याची उकल सोपी असेल त्यासाठी मॅट्रिक्स समीकरणाची देखील आवश्यकता नाही केवळ एक समीकरण दुसऱ्या समीकरणात घातले की उत्तर काढता येईल परंतु दोन ऐवजी तीन चार पाच चले असतील तर आपल्याला वेगळ्या पद्धती वापराव्या लागतील त्यापैकी केवळ क्रेमर रूल आपण येथे पाहू ही पद्धत तीन गुणिले तीन मॅट्रिक्स साठी ही पद्धत कशी वापरता येईल ते मी सांगणार आहे तर आता पाहू एकसामायिक म्हणजेच सायमल्टिनिअस समीकरणे आणि क्रेमर रूल तर मी मागे म्हटल्याप्रमाणे आहे सर्किट विश्लेषणासाठी थोड्या प्रमाणात गणिताची माहिती आवश्यक आहे म्हणून मी येथे एक छोटेसे गणिताचे उदाहरण घेणार आहे त्यासाठी विशिष्ट संरचना असलेला सायमल्टिनिअस समीकरणांचा एक संच घेऊ हे एक समीकरण आहे त्याचप्रमाणे आणि त्याचप्रमाणे सर्वात शेवटचे समीकरण असे आहे पद्धतीने आपल्याकडे n समीकरणे आहेत ही समीकरणे मॅट्रिक्स स्वरूपात मांडल्यास ते खालील प्रमाणे दिसेल हे सर्व तुम्ही उच्च माध्यमिक स्तरावर मॅट्रिक्स प्रकरणात शिकलेला आहात येथे हा A मॅट्रिक्स आहे तो n गुणिले n मॅट्रिक्स आहे हा X मॅट्रिक्स आहे खरेतर तो n गुणिले 1 वेक्टर आहे उजवीकडे हा B मॅट्रिक्स आहे तो n गुणिले 1 वेक्टर आहे समीकरण 3 10 आपण पुढील प्रमाणे मांडू शकतो 11 किंवा थेट उकल करताना आपण असे म्हणू शकतो की X बरोबर B चा इनव्हर्स भागिले A अर्थात B चा इनव्हर्स असला पाहिजे काही वेळेस आपण इनव्हर्सचा वापर करत नाही आकडेमोड सोपी जावी म्हणून वेगळी पद्धत वापरून आपण या सरळरेषीय म्हणजेच लिनियर समीकरणाची उकल करू शकतो त्याच प्रमाणे X x 1 x 2 xn पर्यंत आणि B b 1 b 2 Bn पर्यंत AXB 11 या समीकरणामध्ये Aहा n गुणिले n आकाराचा चौरस म्हणजेच स्क्वेअर मॅट्रिक्स आहे X आणि B हे कॉलम वेक्टर अर्थात n गुणिले 1 मॅट्रिक्स आहेत AXB हे समीकरण सोडवण्यासाठी अनेक पद्धती आहेत बॅक सबस्टीट्युशन गोशियन एलिमिनेशन मॅट्रिक्स इन्वर्जन क्रेमर रुल आणि न्यूमरिकल अनालिसिस अशा अनेक पद्धती आहेत परंतु आकडेमोड करण्यास कार्यक्षम अशी पद्धत आपण वापरली पाहिजे आपण कोणताही कम्प्युटर कोड लिहिणार नाही आपण याची उकल येथे या वर्गातच करणार आहोत त्यामुळे यासाठी सोयीस्कर पटकन काम होईल अशीच पद्धत आपण वापरणार आहोत क्रेमर रुल सायमल्टीनियस समीकरणाच्या उकलीसाठी वापरता येतो त्यामुळे आपण यासाठी क्रेमर रुल पद्धत वापरणार आहोत क्रेमर रुलनुसार 3 10 या समीकरणाची म्हणजेच AXB या समीकरणाची उकल पुढीलप्रमाणे आहे येथे Δ1 किंवा Δ काय आहेत हे आपण पाहणार आहोतच आणि वगैरे तर आपल्याला Δ1 Δ2 Δn हे सर्व शोधून काढायचे आहेत तसेच Δही हे सर्व Δ डीटरर्मिनंट आहेत ते पटकन मिळविण्यासाठीची विशिष्ट क्रिया आपल्याला ठाऊक हवी तर आपण काय करू हे सर्व Δ कसे मिळवायचे येथे परंतु Δ1 Δ2 Δ3 मिळवण्यासाठी काय करावे लागेल तर आणि हे ध्यानात ठेवून Δ मधील केवळ पहिला स्तंभ म्हणजेच कॉलम च्या ऐवजी त्या ठिकाणी हा कॉलम लिहिला उर्वरित पदांमध्ये बदल केला नाही यामुळे मिळणारा डीटरर्मिनंट म्हणजेच Δ 1 होय याच प्रमाणे Δ2 मिळविण्याकरिता Δ मधील केवळ दुसरा कॉलम ऐवजी त्या ठिकाणी हा कॉलम लिहिला उर्वरित पदांमध्ये बदल केला नाही यामुळे मिळणारा डीटरर्मिनंट म्हणजेच Δ 2 होय याच प्रमाणे शेवटचा Δn मिळविण्याकरिता Δ मधील केवळ शेवटच्या कॉलम ऐवजी हा कॉलम लिहिला उर्वरित पदांमध्ये बदल केला नाही यामुळे Δ n डीटरर्मिनंट मिळाला अशाप्रकारे आपल्याला Δ1 Δ2 Δn मिळतात ते मिळाले की समीकरणाची थेट उकल करता येते त्यामुळे आपण सहज उत्तर काढू शकतो केवळ एक कॉलम बदलण्याची गरज असते तर आता प्रश्न हा आहे की ते कसे मिळवायचे आता जर Δ हा मॅट्रिक्स चा डिटरमिनंट आहे आणि Δ k हा मॅट्रिक्स A मधील k व्या कॉलमऐवजी B लिहून मिळणाऱ्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनन्ट आहे तर सर्व प्रक्रिया मी आपल्याला सांगितल्या आहेत एकच गोष्ट अशी की क्रेमर रुल वापरताना डेल्टाची किंमत 0 नसावी यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की जेव्हा Δ ची किंमत 0 नसते त्याच वेळी क्रेमर रूल वापरता येऊ शकेल कारण 0 ने भागणे शक्य नसते त्यामुळे जेव्हा Δ ची किंमत 0 असते त्यावेळी समीकरणाची एकमेव उकल नसते कारण समीकरणे लिनियरली डिपेंडंट आहेत डीटरर्मिनंट Δ ची किंमत मिळविण्यासाठी पहिल्या ओळीवरून विस्तारीकरण करता येईल हे कसे करायचे तर येथे मी Δ सविस्तर स्वरूपात लिहून घेतला आहे a 1 1 a 1 2 a 1 2 a 1n पर्यंत नंतर a 21 a 2 2 a 2 2 a 2n पर्यंत त्याचप्रमाणे a 2 1 a 2 2 a 2 2 a 2n पर्यंत आणि नंतर an 1 an 2 an 2 ann पर्यंत असे लिहिल्यास पुढे पहिल्या आडव्या ओळीवरून विस्तारीकरण म्हणजे उभ्या स्तंभावरून देखील विस्तारीकरण करता येईल ते आपण नंतर पाहू खालील पद्धतीचे समीकरण लिहिणे डीटरर्मिनंट M11 M12 M1n ठाऊक असल्यास समीकरणाची उकल करता येईल हे M11 M12 M1n आपण शोधून काढू शेवटच्या पदाकडे विशेष लक्ष द्या त्यामध्ये चा 1n वा घात आहे तर मायनर Mij हा गुणिले आकाराचा डीटरर्मिनंट आहे यासाठी Δ मधील i वी ओळ म्हणजेच रो व j वा स्तंभ काढून टाकला आहे उदाहरणार्थ i2 आणि j3 अर्थात M23 डीटर्मिनंट शोधून काढायचा आहे समजा दुसरी ओळ आणि तिसरा स्तंभ काढून टाकला इतर पदे आहेत अशी ठेवली त्यामुळे मॅट्रिक्सची ऑर्डर गुणिले अशी होईल याच प्रकारे Δ ची किंमत पहिल्या स्तंभा वरून विस्तारीकरण करून मिळविता येईल तसे केल्यास कारण आपण कॉलमकडे सरकत आहोत यातील पदांची चिन्हे अशी बदलत जातात पहिल्या ओळी वरून विस्तारीकरण करतानाही असेच बदल झाले होते 2 गुणिले 2 मॅट्रिक्स साठी हे तुम्हाला ठाऊक आहे परंतु 3 गुणिले 3 मॅट्रिक्ससाठी उदाहरणार्थ आपण वर्गात 3 गुणिले 3 मॅट्रिक पर्यंत उकल करू शकतो 4 गुणिले 4 मॅट्रिक्स ची उकल ही करता येईल परंतु ते अधिक वेळ खाऊ होईल आपण केवळ 3 गुणिले 3 पर्यंतची समीकरणे सोडवू स्वाध्यायामध्येही मी अशाच प्रकारची गणिते देणार आहे तर हा Δ सोपा आहे हा उभ्या स्तंभाच्या दिशेने विस्तारित केल्यास मागील शेवटचे सूत्र पाहिले तर M ची किंमत अशी आहे यामध्ये n1 n2 आणि n3 अशा किमती घातल्या n1 घातल्यास a11M11 असे पद मिळते याच प्रकारे n2 घातल्यास चा घन म्हणजेच ऋण संख्या मिळते म्हणजेच a21M21 मिळते n3 घातल्यास चा चौथा घात म्हणजेच धन संख्या मिळते म्हणजेच a31M31 मिळते त्यामुळे विस्तारीकरणानंतर कारण मागील Mij चे सूत्र पाहता M11 म्हणजे i 1 ही ओळ आणि j 1 हा स्तंभ काढून टाकलेला आहे त्यामुळे उरते हा भाग समजला Δ मधील दुसरे पद समजून घेण्यासाठी आता दुसऱ्या पदांमध्ये मध्ये n2 घातले त्यामुळे हे चा घन म्हणजे 1 त्यापुढे a21 आणि त्यापुढे M21 म्हणजे i2 आणि j1 दुसरी ओळ आणि पहिला स्तंभ निघून जाईल उरेल तर येथे M I j i 2 आणि j 1 म्हणजे दुसरी ओळ आणि पहिला स्तंभ दुसरी ओळ म्हणून i 2 म्हणजे i वी ओळ नंतर j 1 पहिला स्तंभ आणि हा निघून जाईल मग काय असेल तेथे A 1 2 a 1 2 a 1 2 a 1 2 आणि a 2 2 a 2 2 a 2 2 a 2 2 अशाप्रकारे मायनर सहजरीत्या मिळविता येतात हे सर्व आपल्याला समजेल अशी आशा आहे अशाच प्रकारे Δ मधील शेवटचे तिसरे पद आपल्याला समजेल असे वाटते येथे n3 म्हणजे a31 चा चौथा घात i3 म्हणजे तिसरी ओळ आणि पहिला स्तंभ निघून जाईल उरेल अशाप्रकारे तुम्ही काम करू शकता हा 3 गुणिले 3 मॅट्रिक्स होता आपण 3 गुणिले 3 च्या पलीकडे जाणार नाही परंतु कार्यपद्धत हीच असेल येथे मी कॉलम घेऊन ही पद्धत सांगितली परंतु अशाच पद्धतीने ओळीवरून विस्तारीकरण करून Δ काढता येईल आपल्याला तेच उत्तर मिळेल तर ह्या सर्वाचे सुलभीकरण केल्यानंतर आपल्याला Δ मिळेल आता आणखी एक पद्धत सांगतो परंतु ही युक्ती केवळ 3 गुणिले 3 मॅट्रिक्स करिता लागू पडते 3 गुणिले 3 मॅट्रिक्सचा डीटरर्मिनंट सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी पहिल्या दोन ओळी पुन्हा खाली लिहायच्या आणि करणा वरील पदांच्या गुणाकार करायचा ही फार सोपी पद्धत आहे परंतु ती केवळ 3 गुणिले 3 मॅट्रिक्स करिता लागू पडते 2 गुणिले 2 किंवा 4 गुणिले 4 ला हे लागू पडत नाही परंतु ही फारच उपयोगी आहे आणि हे पटकन करता येते यामध्ये काय करावे लागते तर हे सहज समजेल तर पहिल्या दोन ओळी पुन्हा खाली लिहायच्या म्हणजेच a11 a12 a13 ही ओळ आणि a21 a22 a23 ही ओळ पुन्हा खाली लिहिल्या आधी हा येथपर्यंत 3 गुणिले 3 मॅट्रिक्स होता आता आणखी दोन ओळी खाली वाढवल्या आता a11 पासून उजवीकडे तिरप्या जाणाऱ्या कर्णावरील पदांचा गुणाकार केला a11 a22 a33 तसेच a21 पासून उजवीकडे तिरप्या जाणाऱ्या कर्णावरील पदांचा गुणाकार केला a21 a32 a13 तसेच a31 पासून उजवीकडे तिरप्या जाणाऱ्या कर्णावरील पदांचा गुणाकार केला a31 a12 a23 या सर्व पदांचे चिन्ह असेल याच प्रमाणे a13 पासून डावीकडे तिरप्या जाणाऱ्या कर्णावरील पदांचा गुणाकार केला a13 a22 a31 यानंतर a23 पासून डावीकडे तिरप्या जाणाऱ्या कर्णावरील पदांचा गुणाकार केला यानंतर a33 पासून डावीकडे तिरप्या जाणाऱ्या कर्णावरील पदांचा गुणाकार केला या सर्व पदांचे चिन्ह असेल आता या सहा पदांची चिन्हासह बेरीज केली तो आपला डीटरर्मिनंट असतो तर पहिल्या दोन ओळीची नक्कल करायची उजवीकडे जाणारा गुणाकार घ्यायचा आणि डावीकडे जाणारा गुणाकार घ्यायचा हे केवळ 3 गुणिले 3 मॅट्रिक्स करिता लागू इतर मॅट्रिक्स साठी ही युक्ती वापरू नका परंतु 3 गुणिले 3 मॅट्रिक्स साठी या पद्धतीने डीटरर्मिनंट काढणे सोपे जाते आपल्याला मायनर वगैरे इतर गोष्टींची आकडेमोड करावी लागत नाही ही प्रक्रिया सोपी आहे तर मी पूर्वी जे सांगितले तेच इथे लिहिलेले आहे हा आहे Δ हा आहे Δ पूर्वी सांगितले तेच येथे लिहिले आहे आता आपण एक उदाहरण पाहू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधील ही मूलभूत तत्वे शिकत असल्याने आपल्याला अनेक उदाहरणे सोडवायची आहेत वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे घेण्यामागील उद्देश असा की तुमच्या संकल्पना स्पष्ट होतील यासाठी थोडा सराव आवश्यक असतो तर आपण विविध प्रकारची गणिते सोडवू मी शिकवताना काही चूक आढळल्यास किंवा आकडेमोडीत चूक झाल्यास मला सांगा मी दुरुस्ती करेन कारण अनेक गणिते असल्याने आकडेमोडीत चूक राहून गेलेली असू शकेल मी अनेक ठिकाणांवरून गणिते एकत्रित केलेली आहेत ती येथे देत आहे ज्यायोगे आपले विचार कल्पना संकल्पना स्पष्ट होतील प्रथम एक सोपे उदाहरण घेऊ आकृती क्र 3 मधील सर्किट मधील नोड वोल्टेज शोधा हा नोड 1आहे हा नोड 2आहे हा संदर्भ म्हणजेच रेफरन्स किंवा डाटम नोड आहे याचे वोल्टेज Vo0 आहे अनेकदा मला दिलेल्या उदाहरणांमध्ये हे लिहिलेले नसते परंतु ते तुम्हाला ठाऊक असावे तर हा नोड 1आहे हा नोड 2आहे म्हणजे संदर्भ नोडच्या तुलनेत येथील वोल्टेज V1 आणि येथील वोल्टेज V2 आहे आणि या V1 आणि V2 च्या किमती आपल्याला शोधून काढायच्या आहेत येथे 2 5A आणि 5A चे दोन करंट सोर्स आहेत हे सर्व पुढील आकृतीत स्पष्ट होईलच काही वेळेस केवळ नोड वोल्टेजच्या किमती विचारलेल्या असतील त्यावेळी तुम्ही येथील वोल्टेज V1 आणि येथील V2 मानायचे असते आता या सर्किट मध्ये सर्व बारकावे दाखविलेले आहेत हा संदर्भ नोड आहे याला 0 अशी खूण केलेली आहे 58 तर येथे Vo V1 V2 वोल्टेज दाखविलेली आहे आहेत तर येथे नोड 1 आणि नोड 2 आहेत नोड 1 येथे तुम्हाला KCL वापरायचा आहे आणि नोड 2 येथे तुम्हाला KCL वापरायचा आहे तसे केल्यानंतर हे येथे दोन स्वतंत्र करंट सोर्स आहेत 5A आणि 5A किमती चे 5A आत शिरत आहे येणारा करंट 2 5 या नोड पासून दूर जाणारे i2 आणि I3 हे दोन करंट म्हणजे 2 5 i2 I3 ही नोड 1 कडील परिस्थिती आहे परंतु जेव्हा आपण नोड 2 पाशी येऊ तेव्हा i2 करंट नोड 2 मध्ये आत शिरत आहे 5A करंटही आत शिरत आहे तर हे दोन येणारे करंट i2 5 5A करंट नोड 2 पासून दूर जात आहे कारण त्याची दिशा अशी दिलेली आहे तर i2 5 2 5A i1 ही उजवीकडे असेल तर दोन समीकरणे अशी मिळाली i2 5 2 5A i1 आणि 2 5 i2 I3 येथे काही चूक झाली नसेल अशी अशा आहे कारण इतक्या अनेक ब्रँच आहेत त्यामुळे व्याख्यानात एखादे वेळेस काही विसरू शकते विसरल्यास मला आठवण करा तर अशा प्रकारे आपण समीकरणे लिहिली तुम्हाला समजले असेल अशी आशा आहे नोड 1 कडे 2 5 i2 I3 येथे मी i2 आणि I3 वापरले आहेत त्यांसाठी आपल्याला समीकरणे लिहायची आहेत i2 चे समीकरण लिहायचे आहे i1 चे समीकरणही लिहायचे आहे तर प्रत्यक्षात i2 चे समीकरण हे वोल्टेज v 1 आहे आणि हे वोल्टेज v 2 आहे कारण i2 हा करंट नोड 1 पासून नोड 2 कडे वाहत आहे म्हणून V1 V2 त्याच प्रमाणे हा आपला डाटम नोड 0 आहे येथील संदर्भ वोल्टेज 0 आहे त्यामुळे I3 4 v14 कारण येथे 4 ओहम रेजिस्टन्स आहे हे वोल्टेज आहे परंतु Vo 0 आहे आणि आता i1 चे सूत्र लिहिताना 12 म्हणजेच V212 i1 आहे तर आपल्याला i2 मिळाला i3 मिळाला आणि i1 हि मिळाला तर हे सर्व आपण KCL मध्ये घातल्या त्यामुळे आपल्याला ती समीकरणे V1 व V2 च्या स्वरूपात मिळाली हे समजेल असे वाटते तर हा i 2 आहे आपण i2 व i3 च्या ठिकाणी त्यांची सूत्रे घालूया सुलभीकरणानंतर आपल्याला हे सूत्र मिळते त्याचप्रमाणे दुसऱ्या सूत्राच्या सुलभीकरणानंतर सुलभ केल्यानंतर आपल्याला 3v1 5v2 60 हे सूत्र मिळते आता व ही दोन समीकरणे सोडवुया आपल्याला v113 33V v220V मिळते तर हे झाले उत्तर आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो ह्या दोन करंट सोर्सकडून पुरवली जाणारी पॉवर शोधून काढा हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे धन्यवाद पुन्हा भेटू